तर हे मॉड्यूल क्षणांच्या पद्धतीविषयी असणार आहे ज्या पद्धतीने आपण हे integral समीकरण सोडवणार आहोत त्याच्यामुळे याचे असे नाव दिलेले आहे आतापर्यंत आम्ही अविभाज्य समीकरणांचे एक साधे उदाहरण पाहिले आहे जे म्हणजे वायरवरील व्होल्यूम त्यावर चार्ज surface आहे आणि आम्हाला इलेक्ट्रोस्टेटिक potential शोधण्याची इच्छा होती दुसरी गोष्ट म्हणजे पृष्ठभाग अविभाज्य समीकरण आणि हे कसे सोडवायचे हे शोधून काढायचे आहे ठीक आहे तर साधारण जो आराखडा आपण पाहणार आहोत तो असा कि हा मॉड्यूल थोडासा लांब असणार आहे आपण क्षणांच्या पद्धती आधी काही गणिताची प्रेरणा आणि सामान्यीकरण पाहू गणिताची कल्पना म्हणजे ती काय आहे हे पाहू आणि मग आपण हे सगळे या दोन उपयोजनांना लाऊयात हे ठीक आहे तर आपण सर्वसाधारण सिद्धांत जाणून घेऊ आणि नंतर दोन समस्यावर लागू करू तर हि आपली पद्धत असणार आहे आणि आपण हे करत असताना आपण आतापर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टी लागू केल्या पाहिजेत म्हणूनच अखंड समीकरणापासून प्रारंभ करून ग्रीनची function एकत्रिकरणाची संख्यात्मक तंत्रं या मॉड्यूलमध्ये सर्व काही एकत्र येते तर आपण पुढे जाऊया येथून काही प्रेरणा पाहू तर ज्या मूळ समस्येची आपण सुरुवात केली होती त्याकडे परत जाऊ अविभाज्य समीकरणे स्वत लाच प्रेरणा देणे तर हे अविभाज्य समीकरण सर्वांनाच आठवते तर आपल्याकडे वाय दिशेच्या बाजूने वायर होते अगदी तसेच होते आणि आम्हाला येथे पॉईंटच्या कोणत्याही क्षणी potential शोधायची होती हीच आपली समस्या होती ठीक आहे आणि पुढे काय दिले गेले होते की हे सिलिंडर स्थिर व्होल्टेजला जोडलेले होते तर सर्वकाही स्थिर व्होल्टेजवर होते आणि अशाप्रकारे आम्ही समस्या सेट केली आणि निराकरण करताना आमच्याकडे दोन चरण होते तर या समस्येमध्ये सर्वप्रथम काय अज्ञात होते विद्यार्थी चार्ज चार्ज वितरण ρबरोबर तर ρअज्ञात होता आणि म्हणून पहिली पायरी म्हणजे ρ शोधणे आणि ρ शोधणे म्हणजे आम्ही काय केले पहिली पायरी म्हणजे रेषाखंड वेगळा करणे आणि नंतर आम्ही ते काय म्हणून व्यक्त केले विद्यार्थी बेसिस बेसिस बरोबर बेसिस फंक्शनच्या स्वरूपात आणि आपण सिम्पल पल्स बेस फंक्शन वापरतो बरोबर एकदा आम्हाला हे माहित झाल्यानंतर नंतर आपल्याला इंटिग्रेन्डच्या आत सर्वकाही माहित होते आणि मी याचे मूल्यांकन करू शकतो आणि V कुठेही शोधू शकतो आपण यासाठी एक सामान्य दृष्टीकोन वापरला होता तर आतापर्यंत केलेल्या या फॉर्म्युलाकडे पाहून उदाहरणार्थ मला असे समीकरण घ्यायचे असेल तर लक्षात ठेवा याने आपल्याला NxN समीकरणाची प्रणाली दिली ज्याचे आम्ही ρ निराकरण करण्यासाठी वापरतो चला त्यापैकी फक्त एक समीकरण पहा तर आपण अशा समीकरणांपैकी एक समीकरण घेऊ जे mth segment आणि त्यातील मध्यबिंदू बरोबर संबंधीत असेल तर हे r m असे काही तरी असेल या NxN मध्ये हे समीकरण mth समीकरण म्हणून कसे वाचू तर डावी बाजू आपण अशी घेऊ शकतो कि हे आपण उजव्या बाजूस ठेऊ शकतो तर तिथे V असे आणि हा तोच बिंदू आहे जिथे मी माझ्या ज्ञात असलेल्या कंडिशन्स जे कि 14πε आहे ते घेणारच आहे बरोबर आणि तेथे N is equal to 1 to m चे summation असेल आणि म्हणून येथे बर्याच गोष्टींचा एक समूह असणार आहे आणि जर पल्स बेस फंक्शन जर मी त्यांना bn म्हणालो तर bn ऑफ r' बरोबर ते r' वरील एखादे integral असेल आपण असेच तर केले होते जेणेकरून आत जे काही आहे ते महत्त्वाचे नाही आणि या समीकरणात आपण ज्या प्रकारे निराकरण केले आहे ते म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला हे माहित आहे की उजवीकडे देण्यात आलेल्या 1 व्होल्टवर ते निश्चित केले गेले आहे तर आम्ही जे शोधून काढले ते म्हणजे या बेस फंक्शन्सचे बरोबर गुणक तर यामुळे आम्हाला व्यक्त होऊ दिले तर हे फक्त एक पुनरावलोकन आहे किंवा आम्ही आत्तापर्यंत काय केले आणि पाहिले आहे याचा सारांश आहे तर आता त्याच्याबद्दल हे पाहिल्यानंतर आपण आपली स्मरणशक्ती फ्रेश केली आहे जर मी आपल्याला विचारले तर अचूकतेच्या बाबतीत या दृष्टिकोनात काही समस्या काय असतील तुम्हाला काय वाटत अचूकता सेल्सच्या संख्येवर अवलंबून असते सेल्सची संख्या जितकी जास्त असेल तितकीच अचूकता जास्त बरोबर तर अर्थातच त्यास पुरेशी पध्दतीसाठी मोठ्या संख्येने N आवश्यक आहे आणि आम्ही हे ग्राफिकल परिणामांमध्ये देखील पाहिले जरी मी मोठ्या संख्याच्या N ने निश्चित केले तरीही संकल्पनात्मकपणे इतर काही समस्या आहेत का ज्या आपण पाहू शकता विद्यार्थी बेसिस बेसिस होय म्हणून बेसिस फंक्शन्स अवास्तव असू शकतात जसे पल्स बेसिस फंक्शन वापरणे अवास्तव असू शकते परंतु आपल्याला माहित आहे की त्रिकोणी बेसिस फंक्शन वापरणे अधिक योग्य असू शकते तर बेसिस फंक्शन्स अधिक चांगले असू शकतात तर असे म्हणूया की मला खूप चांगले चांगले फंक्शन मिळाले आहे मी जास्त संख्येचे N निवडले आहे अजून काही आहे कि ज्याने समस्या येऊ शकते तर डावी बाजू म्हणजे हिंट आहे काय माहित आहे किंवा त्याऐवजी तुम्हाला समस्येमध्ये काय दिलेले आहे आपल्याला व्होल्टेज कुठे दिलेले आहे विद्यार्थीः पृष्ठभाग surface बरोबर सिलेंडर चे surface हे धातूचा परिपूर्ण विद्युत प्रवाह या गोष्टीसाठी दिला जातो तर या सिलेंडरवरील प्रत्येक बिंदूत स्थिर व्होल्टेज आहे आपण हे सर्व कोठे अंमलात आणत आहोत मध्यभागी परंतु वेगळ्या बिंदूंवर किंवा किती स्वतंत्र बिंदू विद्यार्थीः एन एन वेगळ्या बिंदू हे करत असताना आपण r m आणि rm1 दरम्यान व्होल्टेज हे अजूनही १एक वोल्ट असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी काहीही करत आहोत आपण डाव्या बाजूला rm ची अंमलबजावणी करत आहोत म्हणून आपल्याकडे येथे एक विभाग आहे येथे आणखी एक विभाग आहे तर पहिले समीकरण हा बिंदू घेईल दुसरे समीकरण हे बिंदू घेईल वगैरे परंतु आम्ही काहीही करत नाही आहोत ही आम्ही आशा करतो की हा उपाय गुळगुळीत होईल आणि आपल्याला चांगले वर्तन आणि हे सर्व माहित आहे परंतु सर्वत्र solution एक व्होल्ट सतत चालू आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काहीही करत नाही विद्यार्थीः 1 व्होल्ट मी नुकतेच 1 व्होल्ट आपल्याला वायरवरील प्रत्येक बिंदूमध्ये दिलेला व्होल्टेज माहित आहे विद्यार्थी पण आम्ही N वाढत आहोत जसजसे आपण एन वाढवितो तसे आपण त्याच्या जवळ येत आहोत तर माझा प्रश्न असा आहे की N तसेच ठेऊन चांगल्या बेस फंक्शन्सची निवड करणे अजूनही काहीतरी चांगले आहे का जे आपण करू शकतो तर उत्तर होय आहे आणि तीच क्षणांची पद्धत करण्याचा प्रयत्न करते म्हणून येथे आपण जे केले तेच होते मूलत आम्ही अविभाज्य समीकरणाचे discretized केले आणि ते योग्यरित्या सोडविले तर या पद्धती बाबतीत एक मुख्य समस्या ही आहे कि r m व्यतिरिक्त V V0 याची आपण अंमलबजावणी नाही करत आहोत तर सर्वात मजबूत पद्धत म्हणजे क्षणांची पद्धत म्हणतात आणि क्षणांची ही पद्धत खरोखर एक सर्वसाधारण पद आहे ज्याच्या मध्ये integral समीकरण पद्धतींचा समावेश आहे त्यात मर्यादित घटक पद्धती देखील समाविष्ट आहेत तर तो संपूर्ण अभियांत्रिकीमध्ये आढळतो